अभिवादन साधन पेढ्यांवरील मॉड्यूल 2 भाग 9 मध्ये आपले स्वागत आहे अभियांत्रिकी विषयासाठी मूल्यमापन नमुना आणि मूल्यमापन साधने रचण्याची प्रक्रिया आपल्याला समजली परिणाम म्हणजे अभियांत्रिकी विषयासाठी साधन पेढीच्या रचनेची प्रक्रिया समजून घेणे आपण पुढे जाण्यापूर्वी मी काही विषयांवर संपर्क साधू इच्छितो या भागच्या समाप्तीकडे आपण या विषयांवर पुन्हा चर्चा करू साधन पेढीेला रचना टप्प्याचा योग्य भाग म्हणून विचार करण्याबद्दल काही शिक्षकांना शंका असू शकतात खरं ते भिन्न असू शकते परंतु या टप्प्यात साधन पेढी रचना करण्याचे फायदे आहेत हे आपण पाहू दुसरा मुद्दा असा आहे की ज्या क्षणी आपण साधन पेढी किंवा प्रश्न पेढी म्हणतो त्या क्षणी काही शिक्षक विचार करतील की यामुळे विद्यार्थ्यांमधील शिक्षणाची गुणवत्ता कमी होईल आपण या विषयाकडे या भागाच्या समाप्तीकडे परत येऊ परंतु सध्या या दोन बाबी पुढे ढकलल्या गेल्या आहेत असे गृहीत धरून आपण अभियांत्रिकी विषयासाठी साधन पेढीची रचना करण्याच्या विचारातून पुढे जाऊ साधन पेढी प्रश्न पेढी म्हणूनही ओळखली जाते तो अधिक लोकप्रिय वापर आहे साधन पेढी म्हणजे काय हा विषयाच्या अपेक्षित परिणामांनुसार आणि बौद्धिक पातळीनुसार विशिष्ट हेतूसाठी मोठ्या संख्येने आयोजित केलेल्या चाचणी साधनांचा संग्रह आहे त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो बऱ्यापैकी मोठ्या संख्येने साधनांचा संग्रह आहे दर्जेदार साधन पेढी आपल्या उद्देशाने कार्य करते हे सुनिश्चित करणे खूप महत्वाचे आहे साधन पेढीेचा हेतू म्हणजे प्रश्नमंजुषा गृहपाठ अंतर्गत चाचण्या आणि सत्रांत परिक्षेसाठी चाचणी साधने तयार करण्याची आवश्यकता पूर्ण करणे मुख्य म्हणजे साधन पेढीेचा उद्देश विविध मूल्यमापन प्रश्नमंजुषा गृहपाठ अंतर्गत चाचण्या किंवा सीआयई आणि एसईई चाचणीसाठी गुणवत्ता मूल्यमापन साधनांची रचना करणे होय आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे साधन पेढीेत समाविष्ट असलेल्या वस्तूंचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे साधन पेढीेत प्रवेश करण्यापूर्वी त्या वस्तूंचे पुनरावलोकन करण्यासाठी तेथे प्रक्रिया करणे आवश्यक आहे साधन पेढीेत समाविष्ट असलेल्या वस्तूंचा काही विशिष्ट दर्जा आहेत याची खात्री करुन घेण्यासाठी हे पुनरावलोकन केले जाईल साधनांसंदर्भात काही समस्या असू शकतात भाषेचे प्रश्न प्रश्न ज्या प्रकारे स्पष्ट केले आहे त्यात संदिग्धता प्रश्न ज्या प्रकारे विचारला जातो त्यात तांत्रिक पळवाट असू शकते करण्यापूर्वी त्या वस्तूंचा आढावा घेण्याची प्रक्रिया चालू असणे आवश्यक आहे साधन पेढीेत समाविष्ट असलेल्या वस्तूंसाठी पुनरावलोकन प्रक्रियेद्वारे जाणे आवश्यक आहे साधन पेढीेत या वस्तूंचा वापर करण्यासाठी विशिष्ट मूल्यांकन साधन तयार करताना आम्हाला काही अतिरिक्त माहिती आवश्यक आहे साधने अनेक प्रमापकांसह जोडली आहेत आपण सध्या प्रमापाके काय आहेत ज्यात आपल्याला साधने जोडणे आवश्यक आहे ते पाहू मूल्यमापन साधन तयार करण्यासाठी वस्तूंचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी हे आवश्यक आहे स्वयंचलित मार्गाने सॉफ्टवेअर साधनांचा वापर करून चाचणी साधने तयार केली गेली असतील तर साधन पेढी डेटाबेस म्हणून आयोजित करण्याची आवश्यकता आहे जर मूल्यमापन साधने तयार केली गेली असतील तर आपल्याकडे साधन पेढी एक प्रकारचा डेटाबेस म्हणून आयोजित केलेला असणे आवश्यक आहे जरी अन्यथा एखादी व्यक्ती साधन पेढी केवळ मानवीयपणे वापरत असली तरीही ती वापरणे संस्था सुलभ करेल आपल्याला या साधन पेढीची गरज का आहे मुख्य उद्देश म्हणजे चांगल्या गुणवत्तेची मूल्यमापन साधने तयार करणे देशभरातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात मूल्यमापन साधने तयार केली जातात विशेषत सत्रांत परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत बऱ्याच संस्थांमध्ये त्या वेबवर उपलब्ध आहेत अगदी अंतर्गत मूल्यमापन चाचणी प्रश्नपत्रिका देखील बऱ्याच प्रकरणांमध्ये उपलब्ध आहेत अशा काही मर्यादा आहेत ज्या अगदी स्पष्टपणे दृश्यमान आहेत आणि एखादे साधन तयार करण्यासाठी साधन पेढी आवश्यक आहे ज्यामध्ये या समस्या नाहीत आपण बऱ्याच साधन पेढीमध्ये पाहू शकता की अशा विशिष्ट मर्यादा काय आहेत भाषा अस्पष्टता आणि तांत्रिक चुका पुन्हा हे असे म्हणता येणार नाही की बहुतेक साधने अशी असतात किंवा प्रत्येक साधन असे असते परंतु हे खरे आहे की अनेक मूल्यमापन साधनांत या मर्यादा असतात आवश्यक असणारा वेळ आणि प्रश्नाची व्याप्ती यांच्यामधील विसंगती हे आपण वापरत असलेल्या विशिष्ट मूल्यमापन साधनावर अवलंबून आहे आणि विशिष्ट प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सरासरी विद्यार्थ्याला काही वेळ लागेल अशी आपली अपेक्षा आहे परंतु आवश्यक असलेला वेळ एकतर त्यापेक्षा खूप जास्त किंवा त्यापेक्षा कमी असू शकतो बरेचदा हे गृहीत धरल्या गेलेल्या वेळेपेक्षा खूपच जास्त असते आणि प्रश्नपत्रिका खूपच लांब असते सीओ किंवा भाग किंवा विषय आणि आकलन पातळीवर प्रश्नांचे असमान वितरण सीओ अंतर्गत प्रश्नांचे असमान वितरण दिलेल्या अंतर्गत चाचणीमध्ये तीन सीओ पूर्ण करणे अपेक्षित आहेः सीओ 1 सीओ 2 सीओ 3 परंतु प्रत्यक्षात ते साधन प्रामुख्याने केवळ सीओ 1 आणि सीओ 2 पूर्ण करते त्या मूल्यमापन साधनात सीओ 3 कडे फक्त थोडे लक्ष दिले जाऊ शकते हे शिक्षकांनी वर्गात सीओ 3 वर किती वेळ घालवला त्यानुसार आहे आकलन पातळीवर असमान वितरण सीओ सर्व वापर पातळीवर आहेत परंतु मुख्यत विचारले जाणारे प्रश्न समजण्याच्या पातळीवर असतात किंवा लक्षात ठेवण्याच्या पातळीवर असतात याचा अर्थ असा होत नाही की आपल्याकडे निम्न पातळीवर कोणतेही प्रश्न नसावेत जर सीओ वापर पातळीवर असेल तर काही गोष्टी समजून घेणे किंवा लक्षात ठेवणे यावर रचणे योग्य आहे परंतु प्रामुख्याने सर्व वस्तू निम्न पातळीवर असल्यास साधनांची गुणवत्ता संशयास्पद बनते असमान काठिण्य पातळी प्रश्न विशिष्ट सीओ आणि आकलन पातळीच्या जुळण्याशी संबंधित आहे परंतु काठिण्य पातळी बऱ्याच प्रश्नांमध्ये बदलते ही देखील एक समस्या उद्भवू शकते काही बाबतींत सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता कमी होण्याच्या परिणामी या काही बाबी टाळण्यासाठी मूल्यमापन साधनाची आकलन पातळी निम्न पातळीवर कमी केली जाते या सर्व मर्यादांवर मात करण्यासाठी साधन पेढी तयार करणे सोयीचे होईल सर्व साधने एका प्रक्रियेद्वारे गेली आहेत ज्याद्वारे त्यांचे पुनरावलोकन केले गेले आहे आणि केवळ दर्जेदार साधने साधन पेढीेत समाविष्ट झाली आहेत हे खरे आहे की साधन पेढी तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणे आवश्यक आहे विशेषत प्रथमच जेव्हा आपण एखादी साधन पेढी तयार करीत असतो तेव्हा त्यात बराच प्रयत्न गुंतलेला असतो साधन पेढी तयार करण्यासाठी प्रथम शिक्षकांना त्यांचा महत्वाचा वेळ घालवावा लागेल वेळ घेणार नाही कारण आपल्याला केवळ साधन पेढी सुधारित करणे आवश्यक असेल कदाचित काही साधने जोडावीत काही साधने हटवावीत प्रथमच चांगली साधन पेढी तयार करण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागतात तथापि साधन पेढी असण्याचे बरेच फायदे आहेत सत्रांत परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेची रचना करताना दर्जेदार प्रश्नमंजुषा वर्ग चाचण्या गृहपाठ आणि विद्यापीठ स्तरावरही रचना करतांना प्राध्यापकांचा बराच वेळ वाचतो चांगल्या आणि एकसमान गुणवत्तेची मूल्यमापन साधने बसविताना विद्यापीठ पातळीवरील परीक्षकांचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो एकदा जर आपल्याकडे एखादी साधन पेढी असल्यास आणि ती योग्य डेटाबेस म्हणून तयार केल्यास मूल्यांकन आणि मूल्यमापन तयार आणि प्रशासित करण्याशी संबंधित काही किंवा सर्व प्रक्रिया संगणकीकृत केल्या जाऊ शकतात यामुळे पुन्हा बऱ्याच वेळेची बचत होईल खरं तर जर आज आपण बऱ्याच स्वायत्त संस्था स्वायत्त नसलेल्या संस्था आणि विद्यापीठांमध्ये पहात असाल तर खरं तर त्यांच्या वेळेचा एक महत्त्वाचा भाग परीक्षा प्रक्रियेसाठी वाहिलेला आहे प्रश्नपत्रिका तयार करणे त्यांचे मूल्यांकन करणे निकाल जाहीर करणे या सर्व गोष्टींमध्ये बराच वेळ लागतो आणि बरेच प्रयत्न केवळ या कामांसाठी व्यतीत होतात जर आपल्याकडे चांगल्या दर्जाची साधन पेढी असेल जी इलेक्ट्रॉनिकदृष्ट्या डेटाबेस म्हणून उपलब्ध असेल तर यापैकी बऱ्याच प्रक्रिया संगणकीकृत केल्या जाऊ शकतात साधन पेढीचे प्रकार काय आहेत आम्हाला माहित आहे की भारतात मुळात दोन प्रकारची महाविद्यालये आहेत स्तर 1 आणि स्तर 2 संस्था स्तर 1 संस्था स्वायत्त आहेत त्यांच्याकडे स्वतची मूल्यमापन यंत्रणा आणि प्रक्रिया आहेत तर स्तर 2 संस्थांमध्ये सहसा सीआयई त्यांच्या कार्यक्षेत्रात असतो परंतु एसईई विद्यापीठामार्फत आहे म्हणून साधन पेढ्या प्रामुख्याने प्रश्नमंजुषा वर्ग चाचण्या गृहपाठ यांच्यासाठी असतील साधन पेढी शिक्षक किंवा शिक्षकांच्या गटाद्वारे तयार केल्या आणि व्यवस्थापित केल्या जातात काही प्रकरणांमध्ये हा विषय मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना देण्यात येतो 6 किंवा 7 किंवा अगदी 10 विभागांचा असू शकतो 6 7 8 शिक्षक समान विषय शिकवत असतात आणि त्यापैकी एकजण विषय समन्वयक म्हणून कार्यरत असतो साधन पेढी शिक्षकांच्या गटाद्वारे व्यवस्थापित केली जाऊ शकते एसईईसाठी साधन पेढी स्तर 2 संस्थेसाठी विद्यापीठ स्तरावर तयार आणि व्यवस्थापित केल्या जातात स्तर 1 संस्थेसाठी सर्व एकत्रित आणि विधायक मूल्यमापन साधनांसाठी साधन पेढी शिक्षक किंवा संस्था पातळीवरच शिक्षकांच्या गटाद्वारे तयार केल्या जातात स्तर 1 संस्थेत केवळ सीआयईच नाही तर एसईईचे व्यवस्थापन संस्था स्तरावर केले जाते आपण प्रश्नमंजुषा गृहपाठ वर्ग चाचण्या आणि सत्रांत परीक्षा अशा काही संभाव्य मूल्यमापन साधनांसाठी साधन पेढी पाहू हे केवळ प्रातिनिधिक आहे या सर्व गोष्टी करण्याच्या अल्गोरिदमिक पद्धतीसारखे काहीही नाही जे सर्व संस्थांसाठी चांगले आहे आपल्याला माहित आहे की मूल्यमापन प्रक्रिया संस्थेसंस्थेत आणि विषयांमध्ये आणि शिक्षकांमध्ये देखील भिन्न असते एकच सदरा सर्वाना व्यवस्थित होईल असे नक्कीच नाही आपण असे म्हणण्याचा प्रयत्न करीत नाही की असे काहीतरी कायदे केले पाहिजेत हे केवळ संकेतात्मक आहे की दर्जेदार साधन पेढी तयार करण्याचे संभाव्य मार्ग काय आहेत आणि विविध प्रकारच्या मूल्यमापन साधनांसाठी साधन पेढी तयार करण्याच्या प्रक्रियेबद्दल संस्था कशी पुढे जाऊ शकते प्रश्नमंजुषेसाठी साधन पेढी प्रश्नमंजुषेचा उपयोग विधायक आणि एकत्रित दोन्हीसाठी केला जातो प्रश्नमंजुषेत मिळविलेले गुण विद्यार्थ्यांच्या श्रेणीपर्यंत जाऊ शकतात कधीकधी आपण विद्यार्थ्यांद्वारे शिकण्याच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी केवळ रचनात्मक हेतूंसाठी प्रश्नमंजुषेचा वापर करू शकतो प्रश्नमंजुषेत सामान्यत कमी गुणांचे प्रश्न असतात साधारणत 5 ते 10 एक गुण प्रश्न दोन गुणांचे प्रश्नही असू शकतात पण ते तुलनेने कमी लोकप्रिय आहे सामान्यत 5 ते 10 एक गुण प्रश्न सामान्यत प्रश्नमंजुषेतील प्रश्न आकलन पातळी लक्षात ठेवणे किंवा समजून घेण्याचे असतात जे जास्त सामान्य आहे हे नाकारण्यासारखे नाही की आमच्याकडे वापर पातळीवर प्रश्नमंजुषेसाठी प्रश्न असू शकत नाहीत वापर पातळीवर प्रश्न तयार करणे शक्य आहे परंतु ते तुलनेने कमी लोकप्रिय आहेत बर्याच वेळा लक्षात ठेवणे किंवा समजून घेणे पातळीवर संबंधित प्रश्नमंजुषेत प्रश्न वापरले जातात प्रश्नमंजुषेत साधने बहुपर्यायी प्रश्नांशी किंवा एकाधिक निवडलेल्या प्रश्नांशी संबंधित असू शकतात रिक्त जागा भरा किंवा प्रतिसादांची क्रमवारी द्या किंवा खालील गोष्टी जुळवा कधीकधी अगदी छोटी उत्तरे एका वाक्यात उत्तरे प्रकारची देखील शक्य आहेत प्रामुख्याने प्रश्नोत्तराच्या वेळी असे प्रश्न उद्भवू शकतात जर प्रश्नमंजुषेतील सर्व प्रश्न या श्रेणीतील असतील ज्यांचे शिक्षण व्यवस्थापन प्रणालीनुसार आपोआप मूल्यांकन केले जाऊ शकते तर प्रश्नमंजुषा अतिशय सोयीस्करपणे प्रशासित आणि मूल्यांकित केल्या जाऊ शकतात प्रामुख्याने आपण बहुपर्यायी प्रश्न निवडल्यास दिलेल्या शब्दाच्या संचातून रिक्त जागा भरा प्रतिसादांना क्रम द्या किंवा खालील गोष्टी जुळवा तर शिक्षण व्यवस्थापन प्रणाली आपोआप प्रतिसादांचे मूल्यांकन करू शकते या प्रकरणात प्रश्नमंजुषा दिल्यानंतर शिक्षक उशीर न करता वर्गात निकालांवर चर्चा करू शकतात हे एक विधायक मूल्यमापनाचा हेतू सुद्धा साध्य करेल प्रश्नमंजुषेची व्यवस्था केली जाऊ शकते अपेक्षित परिणाम सारणीत ठेवला जाऊ शकतो आणि वर्गात त्यांची अगदी कमी वेळात चर्चा होऊ शकते तर प्रश्नमंजुषेसाठी साधन पेढी असण्याचा निश्चित फायदा आहे प्रश्नमंजुषेसाठी साधन पेढीेत आपण सुरुवातीला किती प्रश्न तयार करतो यासाठी कोणताही कठोर नियम नाही हा शिक्षक किंवा साधन पेढीेसाठी जबाबदार असलेल्या शिक्षकांच्या गटाचा एक व्यक्तिनिष्ठ निर्णय आहे आमच्याकडेदेखील विभागाचे किंवा संस्थेचे धोरण असेल परंतु एखाद्या प्रातिनिधिक पद्धतीने असे मानले की किमान प्रारंभिक साधन पेढीेकडे मूल्यमापन साधनांसाठी खरोखर आवश्यक असलेल्या प्रश्नांपेक्षा पाचपट असणे आवश्यक असेल तर आपल्याला या प्रमाणे काहीतरी मिळेल पाच संख्येबद्दल कोणतीही जादू नाही ते चार वेळा असू शकते ते सहा वेळा असू शकते असाच विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांचा एखादा गट असल्यास आपण एखादी साधन पेढी तयार करू शकतो ज्यामध्ये आवश्यक संख्येपेक्षा दहा पट प्रश्न असतील यात सर्व प्रकारचे बदल शक्य आहेत चर्चा सुस्पष्ट करण्यासाठी आपण गृहित धरू की आपण एक आरंभिक साधन पेढी तयार करू ज्यात प्रश्नांची संख्या आवश्यक प्रश्नांच्या संख्येपेक्षा पाच पट असेल जर आपण असे गृहीत धरले की सत्रात आपल्याकडे पाच प्रश्नमंजुषा आहेत आणि प्रत्येक प्रश्नमंजुषेत पाच प्रश्न आहेत याचा अर्थ असा की आम्हाला प्रश्नमंजुषेसाठी 25 प्रश्नांची आवश्यकता आहे मग सुमारे पाच वेळा म्हणजे 125 प्रश्न असतील प्रारंभिक टप्प्यात प्रश्नमंजुषासाठी आपल्याकडे साधन पेढीेत सुमारे 125 प्रश्न असणे आवश्यक आहे त्यानंतर साधन पेढीत प्रश्न वाढू शकतात पण आवश्यक संख्येपेक्षा कमीतकमी पाच पट आपण साधन पेढी तयार केल्यास आपल्याकडे मूल्यमापन साधन तयार करण्यास वाजवी पर्याय असेल प्रश्नोत्तराच्या साधन पेढीेच्या प्रश्नांना अंदाजे वर्ग सत्र संख्येच्या प्रमाणात सर्व सीओवर वितरित केले पाहिजे येथे पुन्हा एका विशिष्ट घटनेत सीआयई दरम्यान घेतल्या गेलेल्या प्रश्नमंजुषा सर्व सीओ समाविष्ट करू शकणार नाहीत विशिष्ट उदाहरणामध्ये एखादा शिक्षक केवळ सीओच्या उपसंच यासाठी प्रश्नमंजुषाची रचना करू शकतो परंतु दुसऱ्या उदाहरणात शिक्षक सीओचा वेगळा उपसंच तयार करू शकतात तर साधन पेढीेत आपल्याकडे सर्व सीओ कव्हर करणारे प्रश्न असले पाहिजेत जेणेकरून त्या साधन पेढीेतून आपण सीओशी संबंधित प्रश्न निवडू शकू जे एका विशिष्ट प्रसंगी नियोजित आहेत तर प्रश्नमंजुषा साधन पेढीेतील प्रश्न सर्व सीओवर वितरित करायचे आहेत आणि प्रश्नांच्या संख्या सीओसाठी समर्पित वर्ग कक्षाच्या संख्येवर अवलंबून असू शकतात किंवा शक्य असल्यास ती आणखी मोठी असू शकते जर एलएमएसच्या साधनांचा वापर करून साधनांची रचना केली गेली असेल तर त्याच एलएमएसच्या मदतीने प्रश्नोत्तरे सहजपणे आयोजित केली जाऊ शकतात आणि त्यांचे मूल्यांकन केले जाऊ शकते प्रत्यक्षात साधन पेढीचा वापर करून एलएमएसद्वारे प्रश्नमंजुषा स्वतः बनविली जाऊ शकते आपण काही निकष देऊ शकतो आणि क्रम न ठेवता नमुना नुसार एलएमएस आपोआप एक प्रश्नमंजुषा साधन तयार करू शकेल आणि यामुळे वेळ कमी होईल साहजिकच आपोआप तयार करण्यात आलेल्या प्रश्नमंजुषाचे शिक्षकाद्वारे पुनरावलोकन केले जाऊ शकते आणि आवश्यक असल्यास त्यामध्ये बदल केले जाऊ शकतात असे काहीही नाही जे सांगते की संपूर्ण प्रक्रिया खूप यांत्रिक आहे शिक्षकाच्या स्वातंत्र्याशी कधीही तडजोड केली जात नाही आणि आपोआप तयार होणार्या साधनांमध्ये सुधारणा करण्याचे सर्व स्वातंत्र्य शिक्षकाला असते प्रश्नोत्तर यांसाठी साधन पेढी स्वतंत्र शिक्षक किंवा संस्थेत समान विषय देणाऱ्या शिक्षकांच्या गटाद्वारे तयार केल्या आणि व्यवस्थापित केल्या जातात तर मुळात ते सीआयई साठी आहे तर प्रश्नमंजुषा साठी साधन पेढी वैयक्तिक शिक्षक तयार करतात आणि व्यवस्थापित करतात गृहपाठासाठी साधन पेढी गृहपाठ विद्यार्थ्यांनी वर्गाबाहेर स्वतः करावा अशी शिक्षकांची अपेक्षा असते गृहपाठातील प्रश्नांना उत्तर देताना मूलभूत संकल्पना आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून सहसा विचार करण्यास बराच वेळ लागतो कारण बहुतेक वेळा गृहपाठात विचारलेले प्रश्न उच्च आकलन पातळीचे असतात गृहपाठात तीन साधने असू शकतात ज्यात कधीकधी फक्त दोन किंवा अगदी एक साधन असू शकते कधीकधी वापर या आकलन पातळीशी संबंधित चार साधनेदेखील असू शकतात काही प्रकरणांमध्ये चुकीचे परिभाषित प्रश्न आणि विश्लेषण मूल्यांकन आणि तयार करणे अशा उच्च आकलन पातळीवरील प्रश्न गृहपाठ म्हणून दिले जाऊ शकतात कारण जसे आपण यापूर्वी पाहिले आहे की वर्गातील चाचण्यांसारख्या मर्यादित कालावधीच्या मूल्यमापनात विश्लेषण मूल्यांकन आणि तयार करण्याच्या या आकलन पातळीवर प्रश्न ठेवणे खूप कठीण आहे तर गृहपाठात त्यांचा समावेश करता येईल संदर्भानुसार काही गृहपाठात समजणे किंवा लक्षात ठेवणे अशा निम्न आकलन पातळीशी संबंधित प्रश्न देखील असू शकतात सहसा असे घडत नाही तत्वानुसार एखाद्या निम्न पातळीवरील प्रश्न असणारा गृहपाठ घेणे शक्य आहे जेव्हा शिक्षकाला असे वाटत असेल की विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रश्नांच्या सीओबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी या गोष्टीदेखील द्याव्या लागतील गृहपाठासाठी साधन पेढी ही एक दर्शक आहे जर सरासरी गृहपाठात तीन साधने असतील आणि सत्रात तीन गृहपाठ दिले असल्यास याचा अर्थ असा की आपल्याला 45 प्रश्न संबंधित आकलन पातळीवर विषयाच्या सर्व सीओना संबोधित करण्यासाठी साधने रचली पाहिजेत एक विशिष्ट गृहपाठ सर्व सीओ पूर्णपणे संबोधित करू शकत नाही खरं तर विषय शिकवताना ठराविक प्रसंगी एकत्रित केलेल्या सर्व गृहपाठात सर्व सीओ पूर्णपणे संबोधित केले जाऊ शकत नाहीत परंतु साधन पेढीत सर्व सीओ पूर्णपणे संबोधित करण्यासाठी रचना केली पाहिजे जेणेकरून प्रशिक्षकास निवडलेले सीओ आणि त्यांची आकलन पातळी वापरून गृहपाठ तयार करण्याचे स्वातंत्र्य असेल वर्ग चाचण्यांसाठी आपण साधन पेढी कशा तयार करतो सर्व चाचण्या शिक्षक शिक्षकांकडून स्तर 1 आणि स्तर 2 संस्थांमध्ये रचल्या जातात घेतल्या जातात आणि त्यांचे मूल्यांकन केले जाते जर एखादा विशिष्ट विषय अनेक विभागांमध्ये मोठ्या संख्येने शिक्षकांकडून शिकवला जात असेल तर सहसा एक विषय समन्वयक असतो जो सर्व विभागांमध्ये चाचण्या एकसमान असल्याचे सुनिश्चित करतो तर आपण असे म्हणू शकतो की संबंधित शिक्षकांसह विषय समन्वयक देखील या चाचण्यांसाठी जबाबदार असतील सामान्यत अंतर्गत चाचण्यांचा कालावधी 60 मिनिटे असतो जरी 90 मिनिटांची चाचणी घेणे शक्य आहे चाचण्या साधारणत 15 गुण किंवा 20 गुण किंवा 30 गुणांच्या असतात कधीकधी 50 गुणांसाठी देखील परंतु नंतर सीआयई प्राप्तीची गणना करण्याच्या आधारे चाचण्यांना दिल्या गेलेल्या वास्तविक भारांकाच्या आधारे ते गुण योग्यरित्या कमी केले जातात चाचणीला दिलेल्या टक्केवारीनुसार भारांक गाठले जातात हे अधिक सोयीस्कर आहे कारण 15 20 किंवा 30 गुणांसह मूल्यमापन साधनाची रचना करणे अधिक सोयीचे असेल चाचणीद्वारे संबोधित केलेल्या सीओ चाचणीच्या वेळापत्रकावर अवलंबून असतात चाचणीत सीओ संबोधित करण्याची शिक्षकांची इच्छा कशी आहे हा मूल्यमापन योजनेचा एक भाग आहे संबंधित सीओना दिले जाणारे भारांक प्रश्नांच्या आकलन पातळ्या आणि साधनांशी संबंधित गुण या सर्व गोष्टी शिक्षक पूर्णपणे ठरवतात प्रत्यक्षात चाचण्या घेतांना भिन्नता आढळते चाचणी मूल्यमापन पध्दतीचे उदाहरणः दोन चाचण्या आहेत चाचणी 1 आणि चाचणी 2 आणि चाचणी 1 मध्ये तीन सीओ सीओ 1 सीओ 2 सीओ 3 आणि चाचणी 2 मध्ये दोन सीओ समाविष्ट आहेत सीओ 4 आणि सीओ 5 कृपया लक्षात घ्या की सीओ 6 चाचण्यांमध्ये संबोधित केलेले नाही सीओची आकलन पातळी देखील सारणीत दिलेली गेली त्या आधारे चाचणी 1 मध्ये सीओ 1 च्या अनुषंगाने आपल्याकडे 5 गुणांचे प्रश्न आहेत सीओ 2 5 गुण सीओ 3 5 गुणांशी संबंधित असे एकूण 15 गुणांचे प्रश्न आहेत तर सीओ 4 च्या अनुषंगाने आपल्याकडे चाचणी 2 मध्ये 7 गुण आहेत आणि सीओ 5 शी संबंधित 8 गुण आहेत पद्धतीचा भाग आहेत जे शिक्षकाने ठरविले आहेत गुण स्वतःच उपविभाजित आहेत सीओ 1 साठी चाचणी 1 मधील 5 गुण लक्षात ठेवा पातळीवर 2 गुण आहेत समजा पातळीवर 3 गुण आहेत सीओ 2 साठी सर्व 5 गुण समजून घेण्याच्या पातळीवर आहेत आणि सीओ 3 साठी सर्व 5 गुण वापर पातळीवर आहेत सीओ 4 साठी समजण्याच्या पातळीवर 2 गुण वापर पातळीवर 5 गुण सीओ 5 साठी समजून घेण्याच्या पातळीवर 2 गुण आणि वापर पातळीवर 6 गुण हा नमुना शिक्षकाद्वारे ठरविला जातो या गुणांचे वितरण पाहण्याची गरज आहे प्रत्येक सीओ आणि आकलन पातळीशी संबंधित हे गुण शिक्षकांनी ठरविल्यानुसार एक किंवा अधिक प्रश्नांमध्ये वितरित केले जाऊ शकतात उदाहरणार्थ आपल्याला सीओ 1 साठी लक्षात ठेवा पातळीचे 2 गुण आवश्यक आहेत आपण निर्णय घेऊ शकतो की आपल्याकडे दोन प्रश्न दोन साधने असतील प्रत्येकी 1 गुण तर सारणी मध्ये आपण सीओ 1 शी संबंधित दिसत असल्यास आणि लक्षात ठेवा ही पातळी असल्यास 2 गुण प्रत्यक्षात प्रत्येकी एक गुणाच्या दोन प्रश्नांनी बनलेले आहेत हे पूर्णपणे शिक्षकांचे स्वातंत्र्य आणि विशेषाधिकार आहे परंतु शिक्षकांना यावर आधीच निर्णय घेण्याची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे सीओ 1 समजून घेणे पातळी साठी 3 गुण ते दोन प्रश्नांनी बनलेले आहेत एका प्रश्नाला 2 गुण आहेत आणि दुसर्या प्रश्नाला 1 गुण आहे साधन पेढीेतून योग्य साधन उचलण्यासाठी हे आवश्यक आहे आपण समजून घेण्याच्या पातळीवर सीओ 1 साठी प्रश्न तयार करीत असल्यास आपल्याला 2 गुणांचे एक साधन आणि 1 गुणाचे दुसरे साधन निवडण्याची आवश्यकता आहे हा निर्णय आपण घेतला पाहिजे सीओ सीएल आणि गुण यांच्यानुसार साधनांचे वितरण करणे आवश्यक आहे हे एखादे साधन एलएमएसला इलेक्ट्रॉनिकदृष्ट्या प्रदान केले जाऊ शकले तर मूल्यमापन साधन देखील आपोआप उत्पन्न केले जाऊ शकते उदाहरणार्थ सीओ 2 साठी समजून घेण्याच्या पातळीवर त्याचे 5 गुण असणे आवश्यक आहे आणि हे 5 गुण दोन साधनांपासून बनविलेले आहेत 3 वस्तूंसाठी एक साधन आणि 2 गुणांसाठी दुसरे साधन याप्रमाणे आपण इतर सर्व गोष्टींकडे लक्ष देऊ शकता उदाहरणार्थ वापर पातळीवर सीओ 5 साठी आपल्याकडे 6 गुण असणे आवश्यक आहे जे दोन साधनांनी बनलेले आहेत एक साधन 3 गुणांचे आणि दुसरे साधन तीन गुणांचे म्हणजेच सीओ 5 साठी आम्हाला प्रत्येकी 3 गुणांच्या दोन साधनांची आवश्यकता आहे जर तुम्हाला साधन पेढी तयार करायची असेल तर ती 5 पट असेल तर आम्हाला प्रत्येकी 3 गुणांच्या 10 साधनांची आवश्यकता आहे म्हणूनच आपल्याला गुणांना मूल्यमापन साधनांमध्ये विभाजित करण्याची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे सीओ 4 साठी आपल्याला तीन गुणांचे एक साधन हवे आहे आणि जर तुम्हाला साधन पेढी तयार करायची असेल तर त्यापेक्षा पाच पटींनी जास्त साधनांची रचना करावी लागेल तर आपल्याला वापर पातळीवर सीओ 4 शी संबंधित प्रत्येकी 3 गुणांची पाच साधने तयार करण्याची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे आपण साधन पेढीेच्या गरजा पूर्ण करू शकतो आणि त्या चाचणीसाठी साधन पेढीेची रचना करू शकतो आपल्याला लक्षात ठेवणे पातळीवर सीओ 1 साठी 10 प्रत्येकी 1 गुणांचे प्रश्न आवश्यक आहेत त्याचप्रमाणे इतर सर्व सीओंसाठी कोणत्या प्रकारच्या साधन पेढी तयार करण्याची आवश्यकता आहे उदाहरणार्थ सीओ 5 साठी आपण पाहिले की आपल्याला प्रत्येकी 3 गुणांची दोन साधने आवश्यक आहेत त्यापेक्षा पाच वेळा जास्त म्हणजेच एकूण 10 साधने आपल्याला एक साधन पेढी तयार करण्याची आवश्यकता आहे ज्यात वापर पातळीवर 10 साधने असतील सीओ 5 शी संबंधित प्रत्येकी 3 गुण असतील हे आपल्याला चाचण्यांसाठी साधन पेढीेच्या संरचनेची अंदाजे कल्पना देते कोणत्याही कठोर नियमांचे पालन करण्यासारखे काहीही नाही 10 ऐवजी आपण 15 तयार करू शकतो किंवा 20 असू शकतात परंतु साधन पेढीेचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी साधन पेढीेत असलेल्या साधनांची संख्या ही कमीत कमी 10 असावी असे लक्षात आले की आपण बऱ्यापैकी प्रयत्न करीत आहोत तरी हे फक्त एकदाच केले जाते आणि उपयोग बऱ्याचदा असू शकतात शिक्षक प्रत्येक टप्प्यावर निवडी करतात या निवडी विषय सामग्री विषय किंवा निर्देश विद्यार्थ्यांची आकलन क्षमता संदर्भ आणि इतर अनेक संदर्भ घटकांवर आधारित आहेत साधन पेढीेच्या संरचनेविषयी कोणतीही कठोरता नाही शिक्षकास पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि ही केवळ दर्शवत आहे की हे सर्व कसे केले जाते सर्व संस्थांना तसेच सर्व विषयांना निश्चितच एक रचना लागू नाही साधन पेढी तयार करण्यामध्ये शिक्षकाची मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य आणि जबाबदारी आहे साधन पेढीेची ही सर्व सूचक वैशिष्ट्ये आहेत एसईई साठी साधन पेढी एसईई अधिक संरचित असतात कारण सामान्यत हे संस्थांमध्ये असते एसईईच्या दोन लोकप्रिय संरचनांबद्दल पूर्वी चर्चा झाली प्रत्येक प्रश्नाचे गुण समान असतात एका बाबतीत ते प्रत्येकी 20 होते दुसऱ्या बाबतीत ते प्रत्येकी 16 गुण होते प्रश्नपत्रिका तयार करणे विद्यापीठाच्या स्तरावर स्तर 2 संस्थांसाठी होते आणि परीक्षकाने साधन पेढी वापरली पाहिजे आणि तिला 20 गुणांचे वितरण तीन किंवा चार साधनांवर करण्याचा पर्याय आहे उपविभाग अशा अर्थाने असू शकतो की पहिल्या प्रश्नामध्ये अ ब क ड आणि या चार उपविभागांमध्ये गुणांचे वितरण असू शकते शिक्षकास हे स्वातंत्र्य आहे काही संस्थांकडे याबाबत काही मार्गदर्शक सूचना आहेत स्तर 1 संस्थेच्या शिक्षकांना हे करावे लागेल येथील नमुना रचनेत दिलेल्या साधनांच्या पाच पट संख्येसह साधन पेढीची पुन्हा रचना केली जाऊ शकते येथे पहिल्या प्रश्नात प्रत्यक्षात दोन सीओ समाविष्ट आहेत सीओ 1 आणि सीओ 2 हे दोन्ही पहिल्या प्रश्नात समाविष्ट आहेत सीओ 3 दुसर्या प्रश्नात समाविष्ट आहे तिसर्या प्रश्नात सीओ 4 चौथ्या प्रश्नात सीओ 5 पाचव्या प्रश्नात सीओ 6 एकूणच पाच प्रश्न आहेत पहिल्या प्रश्नात दोन सीओ समाविष्ट आहेत बाकीच्या प्रश्नांमध्ये प्रत्येकाला एक सीओ असतो आणि निवड अंतर्गत असते आपण असे म्हणू शकतो की सीओ 1 च्या अनुषंगाने आपण समजून घेण्याच्या पातळीवर 6 गुण देऊ इच्छितो दुसरा प्रश्न समजून घेणे पातळीवर 4 गुण सीओ 1 समजण्याच्या पातळीवर आहे आणि त्याचे मूल्यमापन दोन साधने वापरून केले जाते दोन्ही समजण्याच्या पातळीवर 6 गुणांकरिता एक आणि दुसरे 4 गुणांसाठी त्याचप्रमाणे याच्या पर्यायातसुद्धा समजण्याच्या पातळीवर 6 गुण आहेत आणि पुन्हा समजण्याच्या पातळीवर 4 गुण आहेत आपल्याला दोन साधनांची आवश्यकता आहे एक साधन सहा गुणांचे आणि दुसरे साधन 4 गुणांचे त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न चौथा प्रश्न पाचवा प्रश्न आपण पाहू शकता उदाहरणार्थ सीओ 6 जो वापर पातळीवर आहे आपल्याकडे पूर्णपणे 20 गुण आहेत 4 गुण समजण्याच्या पातळीसाठी एक प्रश्न वापर पातळीवर 8 गुणांसाठी प्रत्येकी दोन प्रश्न अशाप्रकारे एसईई साधन रचना निश्चित केली जाते आणि हे आपल्याकडे साधन पेढीेत किती वस्तू असणे आवश्यक आहे हे दर्शविते त्या आधारे आपण एक साधन पेढी तयार करू शकतो साधन पेढीचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे म्हणजे भाषेसाठी सर्व साधनांचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे भाषा नेहमीच वाईट किंवा एकसारखी चांगली असते असे नाही भाषा योग्य आहे प्रश्नांमध्ये कोणतीही अस्पष्टता नाही तांत्रिक शुद्धता आणि सरासरी विद्यार्थ्यासाठी आवश्यक वेळ हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे पुनरावलोकन प्रक्रिया असणे आवश्यक आहे सर्व साधने संबंधित सीओ आकलन पातळी गुणांसह जोडले जावेत आणि जर आपण त्यांना काठिण्य पातळीसह जोडले तर ते अगदी सोयीचे होईल मग आपण हे सुनिश्चित करू शकतो की निवडीशी संबंधित प्रश्न दोन्ही समान काठिण्य पातळीवर आहेत जर आपल्याकडे एक प्रश्न असेल आणि मग तो 'किंवा' असेल आणि दुसरा प्रश्न असेल दोन्ही एकाच सीओचे आहेत आपण हे सुनिश्चित करू शकतो की दोन्ही एकाच काठिण्य पातळीवर आहेत मग निवडीला अधिक अर्थ प्राप्त होईल साधन पेढी योग्य प्रकारे तयार केल्या पाहिजेत जेणेकरुन आपण कोणतीही शिक्षण व्यवस्थापन प्रणाली वापरत नसलो तरीही आपण ते मानवीय पद्धतीने देखील वापरत असल्यास ते सोयीस्कर होईल तर साधन पेढी मानवीय वापरासाठी तसेच इलेक्ट्रॉनिक वापरासाठी देखील उपयुक्त असावी आपण साधन पेढी बदलती ठेवणे फार महत्वाचे आहे दर वर्षी किंवा प्रत्येक सत्र किंवा दर 2 वर्षांनी संस्थेच्या सोयीनुसार 10 टक्के प्रश्न साधन पेढी वरून काढून संग्रहित केल्या जाऊ शकतात संग्रहित वस्तू दोन वर्षांनी परत आणल्या जाऊ शकतात मुळात ते टाकून दिले जात नाहीत मग 10 टक्के नवीन वस्तू जोडल्या जातात अशाप्रकारे साधन पेढी बदलत राहील आणि ठराविक कालावधीत मोठ्या प्रमाणात साधने उपलब्ध होतील जर आपल्याकडे एखादी साधन पेढी असेल जी पुरेशी मोठी असेल आवश्यक संख्येच्या प्रश्नांपेक्षा 50 पट म्हणा तर साधन पेढीेचा प्रातिनिधिक विभाग विद्यार्थ्यांनाही दर्शविला जाऊ शकतो विद्यार्थी कोणत्या प्रकारच्या साधनांची अपेक्षा करू शकतात याची कल्पना त्यांना मिळेल आणि त्यांना शैक्षणिक क्रियांचे नियोजन करण्यासाठी याची मदत होईल हे होण्यासाठी आपल्याकडे व्यापक साधन पेढी असणे आवश्यक आहे परंतु काही कालावधीत साधन पेढी आकारात वाढू शकते एकदा आपल्याकडे एखादी पुरेशी मोठी साधन पेढी असेल तेव्हा आपण त्यातील काही प्रातिनिधिक विभाग विद्यार्थ्यांसमोर आणू शकतो साधन पेढी असण्याचा हा आणखी एक फायदा होईल मी धड्याच्या सुरूवातीस नमूद केल्यानुसार तेथे बदलती मते आहेत यापूर्वी प्रत्यक्षात साधन पेढीकडे बऱ्याच शिक्षकांकडून नावडीने पाहिले जात होते त्यांची अशी धारणा होती की यामुळे विद्यार्थ्यांमधील शिक्षणाची गुणवत्ता कमी होईल ते स्वीकारण्या सारखे नव्हते परंतु आता शिक्षक आणि शैक्षणिक प्रशासकांनी चांगल्या प्रकारे व्यवस्थापित साधन पेढीची उपयुक्तता पाहण्यास सुरुवात केली आहे हे आता अधिक स्वीकारण्यासारखे आहे आणि साधन पेढी तयार करणे नेहमीच सामूहिक प्रयत्न असला पाहिजे आणि विद्यापीठ पातळीवर एक चांगली आणि मोठी साधन पेढी तयार करण्यासाठी जास्त प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे खूप समन्वय करण्याची आवश्यकता आहे आणि त्याचे फायदे बरेच आहेत सत्रांत परीक्षा साधने वर्षानुवर्षे दर्जेदार आणि एकसमान गुणवत्तेची असू शकतात साधन पेढीच्या व्यवस्थापनासाठी सॉफ्टवेअर साधनांचा वापर करणे आणि चांगल्या प्रतीचे मूल्यमापन साधने तयार केल्याने प्राध्यापकांवर संस्थांवर विद्यापीठावर परीक्षेच्या विभागांवरील भार कमी होईल फायदे बरेच आहेत मूल्यमापन नमुन्यांची साधने साधन पेढीची रचना मी नमूद केल्याप्रमाणे हे सर्व सूचक आहेत विषयाचे वास्तविक स्वरुप शिक्षकांचे मत हे सर्व संस्था विषयांमध्ये भिन्न असतात यापैकी काहीही कायदेशीर नाही ते नियमात्मक नाहीत मूल्यमापन करण्यासाठी प्रत्येक संस्थेने स्वतःची सामान्य रचना विकसित केली पाहिजे सर्वात महत्त्वाचे म्हणजे मूल्यमापनाची रचना करण्यासाठी काही प्रक्रिया असणे स्वाध्याय प्रश्नमंजुषा गृहपाठ चाचणी आणि एसईई साठी तुमच्या विषयासाठी स्वतची गृहितके वापरून साधन पेढीची रचना करणे या स्वाध्यायाचे निकाल ta iisctagmail com वर सामायिक केल्याबद्दल धन्यवाद यासह आपण रचना टप्पा पूर्ण केला आहे पुढील भागा मध्ये अपेक्षित परिणाम म्हणजे विकासाच्या टप्प्यातील उप प्रक्रिया समजून घेणे धन्यवाद आणि आपण पुन्हा भेटू